आपण दोन्ही बाजूंनी हे विभाजन करीत आहोत की ज्यामुळे आपली क्षेत्र १ ची रेटिंग केलेली क्षमता ती मेगावाटमध्ये आहे बरोबर जर आपण असे केले तर हे प्रति युनिट असेल तर हे समीकरण 23 आहे पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की म्हणूनच पुढे या समीकरण 23 नंतर मी पुन्हा म्हणतो आणि आम्ही प्रति युनिट p u लिहित नाही आपण फक्त लिहू पण हे समजण्यासारखे आहे की या सर्व प्रमाणात प्रति युनिट मूल्यांमध्ये आहेत आता तिथे समीकरण 23 असे देखील लिहिले जाऊ शकते म्हणजेच हे समीकरण हे समीकरण 23 असे लिहिले जाऊ शकते हे समीकरण 24 आहे गोष्टी कशा येत आहेत सर्वसाधारणपणे आपल्याला हे माहित असेलच एफ नाममात्र फ्रिक्वेन्सी आहे आता समजा ही सामान्य गोष्ट आहे डेल्टा डॉट तर कारण म्हणून याचा अर्थ असा की जर मी छोट्या समस्या असतील तर असे लिहिणे याचा अर्थ तुम्ही जर इंटिग्रेट केलं तर त्याचप्रकारे इथेच या समीकरणात याचा अर्थ असा की या समीकरण 23 मध्ये आपण बदल करत आहात आणि येथे आपण हा पर्याय घेता आणि आणि सारखा ठेवत तर हे असे होईल की हे समीकरण 24 आहे जेथे एक आणि क्षेत्र २ मध्ये अनुक्रमे आणि विचलन आणि त्यापैकी कोणत्याही भागात किंवा दोन्ही भागात योग्य प्रमाणात भार बदलल्यास म्हणूनच क्षेत्र 2 ते क्षेत्र 1 पर्यंत वाहणारी वीज मी या तपासणीतून करत नाही आहे क्षेत्र 2 पासून क्षेत्र 1 पर्यंत वाहणारी शक्ती आपण लिहू शकता याचा अर्थ असा की येथून बाजूला घेतल्यास दिशानिर्देश ते 1 ते 2 दर्शवित आहे याचा अर्थ जर शक्ती या दिशेने 2 ते 1 या दिशेने वाहत असेल तर आपण थेट लिहू शकता तर अगदी याच्या अगदी उलट म्हणूनच मुळात आपण आकृत्यामध्ये नजर टाकल्यास जर रेखाचित्र पाहिलं तर रेष प्रतिरोध दुर्लक्षित आहे तर जर ते येथे असेल तर आणि जर ते वास्तविक युनिटमध्ये मध्ये असेल तर जेव्हा ते मेगावाटमध्ये असेल तर मूलभूतपणे वजा समान असेल कारण नुकसानाकडे दुर्लक्ष केले जाते तर कुठेही हे विचलन कायम राहील आम्ही शक्ती कमी होणे मानत नाही बरोबर म्हणून हे समीकरण त्याचप्रकारे आपण लिहू शकतो परंतु मध्ये परंतु कोठे परंतु ते क्षेत्र 2 मध्ये आहे म्हणूनच रेट केलेल्या क्षमतेनुसार योग्य भागाने विभाजित केले आहे तर हे आपले विभाजित आहे पूर्वी ते क्षेत्र 1 मध्ये होते म्हणूनच ते आपल्या दोन्ही बाजूंनी विभाजित केले गेले आहे तर याचा अर्थ असा की हे प्रति युनिट मध्ये आहे मी तुम्हाला सांगितले की मी पुन्हा पुन्हा उल्लेख करणार नाही आता ते क्षेत्र 1 साठीच आहे म्हणूनच ते त्यात आहे बरोबर याचा अर्थ असा की जेथे आपल्याला माहित आहे की आयसोलेटेड केस करिता आम्ही क्षेत्रासाठी पाहिले आहे त्याचप्रमाणे आपण वेगळे क्षेत्र देखील पाहिले आहे ते क्षेत्र 1 म्हणूनच आहे त्यामुळे हे आपले समीकरण 29 आहे तर हे समजण्यासारखे आहे आपण लेपलेस ट्रान्सव्हर्सला आयसोलेटेड केस प्रमाणेच घेता फक्त येथे एक शब्द जोडला गेला आहे कारण त्यांचे परस्परसंबंध बरोबर एकदा हे पूर्ण झाल्यावर फक्त ध्यानात ठेवा एकदा हे पूर्ण झाल्यावर या गोष्टीसाठी आकृती बनवणार आहोत ही आकृती आपल्याला जे काही समजलं आहे त्याचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करेल पण हे प्रति युनिट मध्ये आहे तर हे बरोबर आहे का म्हणून जर समीकरण 24 समीकरण 25 ने विभाजित केले तर त्याचा अर्थ हे आपले समीकरण 24 आहे तर समीकरण 24 हे समीकरण 25 ने विभाजित करा याचा अर्थ हा एक तर जर आपण तसे केले तर तर तुम्हाला मिळेल म्हणजेच आपण क्षेत्र क्षमतेचे गुणोत्तर पाहू परंतु वजा चिन्हाची काळजी घेतली पाहिजे जर आपण येथे वजा चिन्ह न घेतल्यास आकृती त्यासह बदलेल बरोबर अन्यथा जर आपण प्रत्यक्षात घेतले तर क्षेत्र क्षमता गुणोत्तर असेल परंतु या वजा चिन्हासह कधीकधी आम्ही याला क्षेत्र क्षमतेचे गुणोत्तर देखील म्हणतो हे असे लिहिले आहे तर एकदा हे पूर्ण झाल्या की आपण ज्याला हा गुणोत्तर म्हणा त्यास असे मिळेल तर म्हणूनच सर्वसाधारणपणे आपण वास्तविक युनिट मेगावाटमध्ये घेतल्यास याचा अर्थ आपण विसरू की हे प्रति युनिट मूल्यांचे नाही तर जर ते मेगावाट असेल तर तर आणि प्रत्यक्षात कारण हेनुकसान दुर्लक्षित केले आहे म्हणूनच लाईन शक्ती आपण समान राहील कारण नुकसानाकडे आपण दुर्लक्ष केले आहे म्हणून आता समीकरण 10 वाढीव उर्जा शिल्लक समीकरण क्षेत्रासाठी एक लिहिले जाऊ शकते जसे आपण आधी पाहिले आहे आपल्याला माहित आहे की हे पहा समजा आपल्याकडे एखादा जनरेटर असेल तर समजा इतकी शक्ती देत आहे आणि हे आपले भार आहे आम्ही ते लिहित आहोत आणि निर्मिती शक्ती बदलून पाहू आणि ही जोडलेली टाय लाइन आहे तर ही आपली शक्ती आहे 1 आणि ही बाजू 2 आहे तर हे तुमचे आहे मग येथे उर्जा संतुलनाचे समीकरण काय आहे लोड विघटनामुळे दरम्यान समान आहे याचा अर्थ निर्मिती भार दरम्यान क्षणिक असंतुलन त्यामुळे टाय शक्तीवरही त्याचा परिणाम होईल जर तुम्ही पॉवर बॅलन्स समीकरण लिहिले तर ते आधीसारखेच आहे तसेच ते प्रत्यक्षात अगदी बरोबर आहेत तर हे समीकरण दरम्यानचे क्षणिक असंतुलन आहे आम्ही नंतर पाहू परंतु स्थिर स्थितीत हे काय होईल हे मुदत नाहीसे होईल कारण स्थिर स्थितीवर डेरिव्हेटिव्ह शून्य आहे फक्त ही संज्ञा अस्तित्त्वात असेल जी नंतर दिसेल तर तात्पुरते असंतुलनाच्या वेळी कारण स्थिर स्थितीत आपण समीकरण स्थिर स्थिती लिहिल्यास बरोबर परंतु जर आपण फरक घेतला तर हे आहे आणि हे क्षणिक असंतुलना दरम्यान होईल तर तुमचे समीकरणअसेल Same thing we have seen for the single area system detail have been given for isolated case एक गोष्ट आपण एक क्षेत्र प्रणालीसाठी पाहिली आहे वेगळ्या केस साठी तपशील देण्यात आला आहे हे त्या क्षेत्रासाठी आहे जे आपण ठेवत आहात जडत्व स्थिर आहे तर हे समीकरण 27 आहेबरोबर तर आपण जर या समीकरणाच्या दोन्ही बाजूला लॅप्लेस रूपांतरण केले आणि आणि या समीकरणात किंवा पुन्हा ठेवले नाही ते समजण्यासारखे आहे जर आपण लॅप्लेस चे रूपांतर पूर्वीसारखे केले आणि फक्त सरलीकृत केले तर बरोबर काय मिळेल ते समीकरण 28 खरं तर वेगळ्या व्यवस्थेसाठी रेस्ट नव्हती इथे ही आहे म्हणूनच वेगळ्या प्रकरणात आधी त्याच गोष्टीमध्ये उणे पडले आता ते क्षेत्र 1 साठीच आहे म्हणूनच ते त्यात आहे बरोबर याचा अर्थ असा की जेथे आपल्याला माहित आहे की आयसोलेटेड केस आम्ही क्षेत्रासाठी पाहिले आहे त्याचप्रमाणे आपण वेगळे क्षेत्र देखील पाहिले आहे ते क्षेत्र 1 म्हणूनच आहे त्यामुळे हे आपले समीकरण 29 तर हे समजण्यासारखे आहे आपण लॅप्लेस रूपांतरण हे आयसोलेटेड केस च्या प्रमाणात घेतले आहे फक्त येथे एक शब्द जोडला गेला आहे कारण त्यांचे परस्परसंबंध बरोबर एकदा हे पूर्ण झाल्यावर फक्त ध्यानात ठेवा एकदा हे पूर्ण झाल्यावर या गोष्टीसाठीची ब्लॉक आकृती आपण काय शिकलो ते दाखवण्याचे प्रतिनिधित्व करेल आणि ही आपली ब्लॉक आकृती आहे तर आपण हे लिहू शकता आणि हे असे आहे की हे खरोखरच कुठेतरी येत आहे नंतर गुणाकार दिसेल आणि आउटपुट म्हणजे क्षेत्र 1 मधील हे ब्लॉक आकृती आहे ज्यास आपण या उर्जा प्रणालीला भाग म्हणतो उजवीकडे प्रणाली आणि टाय लाइन भाग आणि नंतर आम्ही नंतर करू आणि ही पिढी नंतर येते हे कोठून येईल हे आपण क्षेत्र 2 आणि पूर्ण ब्लॉक आकृतीसाठी करू तेव्हा येईल हे समीकरण 28 खरंतर या ब्लॉक आकृत्याद्वारे प्रस्तुत केले गेले आहे जे येथे लिहिलेले आहे की चे समीकरण 28 चे प्रतिनिधित्व करते हे आकृती 18 मध्ये दिले गेले आहे हे आकृती 18 आहे बरोबर पुढे क्षेत्र २ साठी क्षेत्र २ चे आकृती 19 मधील आकृती 2 मध्ये दिलेली आहे हे जवळपास सारखेच आहे क्षेत्र २ आणि क्षमस्व तर ते होईल आणि असेल आणि हे आहे आपले येथे गोष्टी कशा येत आहेत कारण हे वास्तविक आहे म्हणून जर आपण क्षेत्र 2 चा विचार केला तर हे क्षेत्र सांगा जर आपण येथे विचार केला फक्त हे आपले जनरेटर क्षेत्र 1 असेल तरच हे तुमच्या उजव्या बाजूला तर आणि हे या बाजूलाआणि जर तुम्ही नुकसान याकडे दुर्लक्ष केले तर याचा अर्थ असा की ऊर्जा समतोल समीकरण प्रत्यक्षात समान समीकरण आपल्या समीकरणाइतकेच तुम्हाला मिळेल की ऊर्जा असंतुलन दरम्यान ऊर्जा असल्यास आपण असे लिहू शकता आणि आणि दुसरी गोष्ट ही आहे की आपण पाहिली आहे तर जर तुम्ही हे बदलले तर ते समीकरण 26 च्या समान होईल ही नाममात्र प्रणालीची फ्रिक्वेन्सी आहे तर हे क्षेत्र २ साठी आहे आता जर तुम्ही पुन्हा लॅप्लेस रूपांतरण घेतल तर तुम्हाला मिळेल त्याऐवजी ती तुमची असेल आणि ही प्रत्यक्षात आहे बरोबर हेच आम्ही पाहिले आहे म्हणूनच हे येत आहे ब्लॉक आकृती असे बनलेले आहे आणि हे असे लिहिले आहे आणि हे आहे आणि हे वजा तर ही प्रत्यक्षात आकृती 19 आहे ही क्षेत्र 2 चा ब्लॉक आकृती आहे तर ही ही ऊर्जा प्रणाली आहे ही टाय प्रणाली आहे जिथून येत आहे तिथून आपल्याला दिसेल आणि हा आहे वजा डेल्टा आहे बरोबर तर यात माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आता आपल्याला ब्लॉक आकृती पूर्ण करावी लागेल तर आपण समीकरण 24 मधून काय करूया या समीकरणा 24 तून आपले काय करू जर तुम्ही या उजवीकडे आला किंवा मी असे लिहितो की समीकरण 24 तुम्ही शोधत रहाण्याऐवजी असे लिहिले आहे मी येथे लिहित आहे जर तुम्ही लॅप्लेस रूपांतरण घेतले तर ते असे होईल मी हे कंसात ठेवणार नाही हे समजण्यासारखे आहे हे याच्या बरोबर आहे म्हणजे टाय लाईन ऊर्जा समीकरण लापलेस ट्रान्सफॉर्म राईटच्या संदर्भात देखील प्रस्तुत केले जाऊ शकते बरोबर म्हणूनच आपण हे लिहित आहोत की हे प्रत्यक्षात घेतलेले आहे हे आपले समीकरण 24 हे पूर्वीचे समीकरण 24 पूर्वी पाहिलेले होते तर हे समीकरण 30 जर समीकरण ब्लॉक आकृती साठी जर आपण बनवत असाल तर टाय लाइनचे हे ब्लॉक आकृती चे प्रतिनिधित्व करते म्हणजेच टाय लाइन देखील S डोमेनमध्ये बरोबर मॉडेल केली जाऊ शकते तर हे टाय लाईन ऊर्जा समीकरण आहे तर आता जर आपण आत्ता ब्लॉक आकृती पूर्ण केली तर याचा अर्थ असा की हा टाय इतका आहे या आधीच्या ब्लॉक डायग्राममध्ये आपण जे काही पाहिले आहे ते हा योग्य आहे वास्तविक हा आपला हा येथे आहे बरोबर आणि हा आपल्याकडे आहे येथून या समीकरणातून जोडण्यासाठी जर आता आपण दोन क्षेत्र प्रणालीचे संपूर्ण ब्लॉक आकृती बनविली तर ते असे असेल तर जर आपण याकडे लक्ष दिले तर हे आपले क्षेत्र 1 आहे हे एक नियंत्रण सिग्नल आहे एका आयसोलेटेड प्रणालीच्या संदर्भात हे आपण येथे पाहिले व हे अगदी वजा प्रतिक्रियेत येत असल्याचे पाहिले परंतु हे क्षेत्र एक आहे तर हे येथे येत आहे हे केवळ री हीट टर्बाइन साठीच आहे कारण जर मी प्रत्येकी 1 अधिक ब्लॉक लावण्याचा प्रयत्न केला तर मला येथे सामावून घेता येणार नाही आणि ही तुमची आहे आणि ही आपला अडथळा 1 असेल तर हे इतके असेल त्याचप्रमाणे हे येथे आहे हे नियंत्रण सिग्नल आहे हे डिस्टर्बन्स वजा आहे आणि हे असे आहे तर आता आपण डेल्टा पाहिला आहे तर हा ब्लॉक आहे म्हणून आम्ही हे आता पाहिले आहे आम्ही जे काही पाहिले ते असे आहे बरोबर त्याचप्रमाणे येथे आपण हे देखील पाहिले आहे हे देखील आपण पाहिले आहे की मागील ब्लॉक आकृती हे प्रत्यक्षात मॉडेलिंग आहे म्हणूनच आपण या ब्लॉक आकृती पाहिली आहे ही एकच गोष्ट आपल्याकडे आहे हे फक्त येथे आहे येथे देखील समान गोष्ट तर हे बरोबर आहे तर आणि हे आहे आणि हे तुमचे आहे बरोबर तर हे दोन क्षेत्र परस्पर जोडलेले ब्लॉक आकृती आहे असे समजा की प्रत्येक क्षेत्रात एक युनिट आहे जर आपल्याकडे कंपोझिट मॉडेलिंग सारखे अधिक युनिट असेल तर आपल्याला ते ठेवले पाहिजे इतके सारे आता मी वर्गाच्या उद्देशाने असे म्हणतो की वर्गात हे ठीक आहे बरोबर आहे तर हे नियंत्रण सिग्नल आपण नंतर पाहू आता प्रश्न असा आहे की आपण त्यांना त्या स्टेट व्हेरिएबल च्या स्वरूपात कसे ठेवावे आता मी तुमच्यासाठी या सर्व गोष्टी लिहील्या आहेत परंतु मी आणखी एक गोष्ट लिहून देतो की स्टेट व्हेरिएबल हे अनियंत्रित आहे वास्तविक येथे आपल्याला जे पाहिजे ते अनियंत्रित आहे याचा परिणामावर तितकासा फरक पडत नाही परंतु येथे फ्रिक्वेन्सी आहे म्हणूनच आपण पण घेतले आहे कारण आमचे ध्येय सामान्यत फ्रिक्वेन्सी आणि टाय पॉवर असेल म्हणजेच मला पिढीला म्हणायचे आहे म्हणूनचहे असे लिहिले आहे जर असेल तर स्टेट व्हेरिएबल आणि टाय पॉवर सोबत इतम्हणून हे चिन्हांकित केले गेले आहे त्याला स्टेट व्हेरिएबल दिले गेले आहे पिढी 1 साठी आणि पिढी 2 म्हणून लिहिलेली आहे आणि येथे आहे आणि आपले गव्हर्नर आउटपुट काहीतरी आहे आणि हे असे आहे जे थेट मोजता येत नाही आणि हे दिले जाते तर प्रणाली प्रत्यक्षात तेथे आहे आणि जर तेथे दोन घटकांचा त्रास होतो आणि तेथे दोन नियंत्रण सिग्नल आहेत आणि तेथे असे 7 खोके आहेत तर ते आपल्या लॅप्लेसचे प्रतिनिधित्व करत असतात असे S च्या संज्ञा ने दर्शवितात याचा अर्थ ही प्रणाली 7 ऑर्डर ची आहे एक मॅट्रिक्स 7 x 7 असेल आणि 2 u तेथे आहेत दोन नियंत्रण सिग्नल आहेत म्हणजेच B मॅट्रिक्स 7 गुणिले 2 आणि अडथळा 1 असेल तर डिस्टर्बन्स मॅट्रिक्स 7 x 2असेल तर हे समीकरण कधी लिहितो फक्त मी तुमच्या सर्वासाठी हे लिहित आहे प्रथम तुम्ही ते घ्या तर जर आपण सर्व काही येथे लिहिलेले आहे परंतु आम्ही ते कसे तयार करीत आहोत ते दर्शवितो म्हणून जर आपण प्रथम हे प्रथम घेतले तर ते मी येथे बनवित आहे जेव्हा मी येथून बनवितो तेव्हाच जेव्हा हे मुद्रण दिसते तेव्हा आपण फक्त आपल्या वहीवर लिहा आणि नंतर त्यास तयार करा एका नंतर एक बरोबर म्हणून जेव्हा आपण लिहितो याचा अर्थ असा की जर आपण विरुद्ध गुणाकार करणार असू तर सर्व प्रारंभिक परिस्थिती शून्य असल्याचे समजा तर हे तुमचे पहिले समीकरण आहे तर त्याचप्रमाणे आपण जर घेतले काय म्हणता तुम्ही दुसरे क्रमांकाचे तर आपण गोंधळात पडणार नाही किंवा आपण काहीही म्हणाल तर आपण सहजतेने ते स्वतःच बनवू शकता आता दुसरे आता पण काय करू जर आपण हे समीकरण पाहिले तर ते आपण या बरोबरच लिहू शकतो तर हे दुसरे समीकरण आहे धन्यवाद आपण भेटू